क़्वासिस्तटीक अप्रोक्झीमेशन आतापर्यंत आपण हे शिकलो की एलेक्ट्रोमाग्नेटीक प्रक्रिया ही म्याक्स्वेल च्या समीकरणातून पूर्णपणे स्पष्ट करता येते म्हणून आपण ती लिहून काढूया त्यात गॉस चा सिद्धांत आहे Gauss's law तो तुम्हाला सांगतो की E चा डायवरजेन्स बरोबर ρε0 E चा कर्ल जो फ्यारडे Faraday's law चा सिद्धांत आहे बरोबर -dBdt B चा कर्ल नेहमीचा विद्युत प्रवाह आणि दिस्प्लेसमेंट विद्युत प्रवाहावर अवलंबून असतो जो वेळेनुसार बदलणाऱ्या विद्युत क्षेत्रामुळे निर्माण झालेला आहे ε0dE dt आणि चवथे समीकरण म्हणजे B चा डायवरजेन्स बरोबर 0 आता आपण या व्याख्यानामध्ये या समीकरणांचा सखोल अभ्यास करूया आणि त्यातून काय भविष्य करता येते ते पाहूया समजा उदाहरणार्थ निर्वातामध्ये मला एक परिस्थिती विचारात घ्यायची आहे आता आपण हे पाहूया की मी एक जागा अशी घेतो ज्यामध्ये ही सर्व क्षेत्रे त्यात येतात आणि इथे विद्युत प्रवाह नाही प्रभार नाही केवळ बाहेरून क्षेत्रे आत येत आहेत तर माझ्याकडे जर मी E आणि B असे स्पष्टीकरण केले तर E चा डायवरजेन्स बरोबर 0 कारण मी आतमध्ये विद्युत्प्रवाह घेत नाही म्हणू हे या घनमानात मिळेल E चा कर्ल बरोबर -dB dt B चा कर्ल बरोबर μ0ε0 dE dt आणि B चा डायवरजेन्स बरोबर 0 तर जेव्हा ही क्षेत्रे आत येतात तेव्हा काय होते ते पाहूया तर समजा वेळेनुसार बदलणारे विद्युत क्षेत्र आत आहे तर E वेळेनुसार बदलत आहे तर आपण हे लिहूया dE dt 0 होणार नाही त्यावरून चुंबकीय क्षेत्र मिळेल त्यावरून चुंबकीय क्षेत्र मिळेल जे देखील वेळेनुसार बदलत आहे कारण काहीतरी जे बाहेर येत आहे ते वेळेनुसार बदलत आहे तर हे चुंबकीय क्षेत्र B t सुद्धा वेळेनुसार बदलत आहे आणि हे बदलणारे चुंबकीय क्षेत्र म्हणजे dB dt 0 नाही बदलणारे चुंबकीय क्षेत्र पुन्हा E t देईल ते परत दुसरे क्षेत्र निर्माण केरल आणि हे E t पुन्हा B देईल आणि अश्याप्रकारे असे होत राहील आणि कुठे थांबेल उदाहरणार्थ मागील व्याख्यानामधील कप्यासिटर मधील दिस्प्लेसमेंट विद्युतप्रवाहाचे उदाहरण मी विचारात घेतो आपण असे म्हटले की प्लेट मधील बदलणारे विद्युत क्षेत्र चुंबकीय क्षेत्र निर्माण करते आणि आपण थांबतो ते बदलणारे चुंबकीय क्षेत्र परत दुसरे क्षेत्र निर्माण करते असे सुद्धा आपण विचारात घेतले नाही तसेच या उदाहरणामध्ये फ्यारडे चा सिद्धांत वापरून निर्माण झालेले विद्युत क्षेत्र आपण काढत आहोत समजा एका सोलेनोइड मध्ये विद्युत प्रवाह बदलत आहे विद्युत क्षेत्र काढून आपण थांबतो आणि विद्युत क्षेत्र बदलत आहे याचा आपण विचार करत नाही आणि त्यामुळे दुसरे चुंबकीय क्षेत्र निर्माण होईल आपण कुठे थांबतो आणि आपण हे कसे ठरवतो तर यामध्ये आपण जे काय करत आहोत त्याला क़्वासि अप्रोक्झीमेशन असे म्हणतात ज्यामध्ये आपण चुंबकीय क्षेत्र किंवा विद्युत क्षेत्र काढून थांबलो आणि पुढच्या पायरीवर आपण गेलो नाही म्हणून मला हे क़्वासि अप्रोक्झीमेशन समजून घेण्यासाठी थोडा वेळ घालवायचा आहे तर आपण काय केले ते पाहूया उदाहरणार्थ आपण काय केले तर एका सोलेनोईड मध्ये जी वेळेवर अवलंबून असलेला I t इतका विद्युत्प्रवाह नेते आणि म्हणून यातील चुंबकीय क्षेत्र B बदलत आहे आणि फ्यारडे च्या सिद्धांतावरून आपण सांगितले की ते या दिशेने विद्युत क्षेत्र देते मी हे नुसते अंदाजे बनवत आहे ते दुसऱ्या प्रकारे देखील करता येईल तसेच दुसऱ्या उदाहरणात मी काय केले मी एक समांतर प्लेट कप्यासिटर घेतला आणि मी म्हणालो की विद्युत्प्रवाह आत येत आहे जो आहे I t हा विद्युत प्रवाह वेळेवर अवलंबून आहे आणि म्हणून यातील विद्युत क्षेत्र विद्युत क्षेत्र E वेळेनुसार बदलते आहे ज्यामुळे चुंबकीय क्षेत्र मिळेल गोलाकार चुंबकीय क्षेत्र जे वर येत आहे परंतु आपण चुंबकीय क्षेत्रापाशीच थांबलो आपण त्याच्या पुढे गेलो नाही त्यावरून आपल्याला पुढचे अधिकचे विद्युत क्षेत्र मिळाले असते आपण इथे का थांबलो तिथे थांबायचा अधिकार आपल्याला कसा मिळाला या व्याख्यानामध्ये आपण क़्वासिस्ताटीक अप्रोक्झीमेशन खाली याचे विश्लेषण आहोत ही दोन उदाहरणे आपण या अप्रोक्झीमेशन खालीच सोडवली आहेत आणि हे आपण कधी वापरू शकतो हे आपल्याला समजून घ्यायचे आहे तर हे करण्यासाठी आपण परत या समीकरणाकडे पाहूया वेळेवर अवलंबून असलेली समीकरणे आपल्याला सांगतात की ही क्षेत्रे एकमेकांना निर्माण करतात तर आपल्याकडे E चा कर्ल आहे तो आहे -dB dt कर्ल B बरोबर μ0ε0 dE dt आणि मला μ0 गुणिले ε0 बरोबर 1c2 dE dt असे लिहिता येईल c ही प्रकाशाची गती आहे कारण प्रकाश या एलेक्ट्रोमाग्नेटीक लहरी आहेत आणि त्यांना आपण नैसर्गिकरीत्या पाहिले आहे म्हणून आपण याला 1c2 असे लिहू शकतो आता यामध्ये उदाहरण सोडवताना लांबी ची पट्टी l आहे असे गृहीत धरूया याचा अर्थ असा की मागील व्याख्यानातील जे उदाहरण आपण पाहिले जर मी कप्यासिटर कडे बघतो आहे कप्यासिटर कुठल्याही आकाराचा असू शकेल समजा तुमच्याकडे काही सेन्टीमीटर चा समजा 10 cm किंवा असा आहे मी काही मीटर अंतरावरून क्षेत्रांकडे पाहत आहे तर लांबीची पट्टी काही मीटर ची असेल दुसरे म्हणजे वेळेची पट्टी समजा आपण τ इतकी घेऊया परत याचा अर्थ असा की समजा असे गृहीत धरूया की मी एखादा सिग्नल लावतो आहे किंवा वेळेनुसार बदलणारे विद्युत क्षेत्र ज्याचा कालावधी ω आहे असे लावतो आहे तर त्या सिग्नल साठी मला E बरोबर E0 sin ωt असे लिहिता येईल तर वेळ पट्टी 2πωइतकी असू शकेल असे आपण बोलत आहोत आणि तिसरे संबधित प्रमाण म्हणजे समजा प्रणाली काही गतीने फिरत आहे आणि ती गती 1τ इतकी आहे तर या तीन गोष्टी तेथे आहेत आणि आपण आता पाहूया की कुठल्या परिस्थितींमध्ये l आणि τ आणि या सगळ्या गोष्टी संबंधित असाव्यात म्हणजे आपल्याला क़्वासि अप्रोक्झीमेशन लावता येईल मी ही समीकरणे पुन्हा लिहितो कर्ल B बरोबर μ0 ε0 dE dt बरोबर 1c2 dE dt आणि माझ्याकडे कर्ल E बरोबर -dB dt आहे म्हणून लांबी पट्टी l वेळ पट्टी τ आणि गती v साठी मी हे समीकरण अंदाजे असे लिहू शकतो कर्ल B बरोबर B भागिले l b चा म्याग्नितुड भागिले l बरोबर कर्ल B चा म्याग्नितुड आणि हे अंदाजे 1c 2 dE dt आहे तर ते E चा म्याग्नितुड भागिले τ इतके होईल B00E∂t1c2E∂tE B∂t ।B।l1c2।E।।E।l।B। तसेच दुसऱ्या समीकरणासाठी माझ्याकडे E चा म्याग्नितुड भागिले l हे B चा म्याग्नितुड भागिले τ इतके आहे आणि आपण पाहूया की यातून आपण काय मिळवू सोलेनोइड चे उदाहरण घेऊया सोलेनोइड मध्ये विद्युत्प्रवाह I t हा वेळ पट्टी τ नुसार बदलतो आहे आणि म्हणून हा चुंबकीय क्षेत्रातील बदल विद्युत क्षेत्र निर्माण करेल म्हणून आपण हे समीकरण वापरतो आणि मी हे काही अंतरावरून पाहतो आहे म्हणून आपण असे म्हणूया की चुंबकीय क्षेत्र काहीही असले तरी E हा जवळपास lτ गुणिले p आहे हे इंदुस्ड विद्युत क्षेत्र आहे म्हणून मी याला इंदुस्ड असे लिहितो ।E।inducedl।B। हे इंदुस्ड विद्युत क्षेत्र देखील वेळेनुसार बदलते आहे आणि म्हणून ते नवीन चुंबकीय क्षेत्र निर्माण करते तर त्याला आपण B इंदुस्ड असे लिहूया जे विद्युत क्षेत्रातील बदलामुळे निर्माण झाले आहे B इंदुस्ड भागिले l बरोबर 1c2 E इंदुस्ड भागिले τ होय Binduced l1c2Einduced म्हणून B इंदुस्ड बरोबर 1c2 E इंदुस्ड होय मला तुम्हाला परत याची आठवण करून देऊ दे की कारण ही नवीन स्लाईड आहे मी या भागात आहे जिथे सोलेनोइड आहे मी काही l अंतरावर बघत आहे आतमध्ये असणाऱ्या वेळेनुसार बदलणाऱ्या चुंबकीय क्षेत्रामुळे मिळालेले इंदुस्ड विद्युत क्षेत्र आणि त्यामुळे मिळणारे इंदुस्ड चुंबकीय क्षेत्र आहे तर आपण अगोदरच हे काढले की E इंदुस्ड बरोबर lτ गुणिले B t जे सोलेनोइड मध्ये बदलत आहे आणि म्हणून B इंदुस्ड बरोबर lτ c2 गुणिले lτ c2 B t होय तर काय होतंय हे पाहूया माझ्याकडे मूळ B t आहे ज्याला मी B0 t असे म्हणतो त्यावरून इंदुस्ड क्षेत्र मिळेल त्याला E l t असे म्हणूया त्यावरून क्षेत्र B l t मिळेल आणि नंतर हे असे मिळेल हे lτ B इतके मिळेल आणि यावरून मूळ B बरोबर l τ c2 B मिळेल म्हणून B l t बरोबर lτ c2 B t मिळेल म्हणून B l t हे lτ c2 B0 t आहे lτc हे एक पेक्षा खूप खूप खूप कमी असेल तर B l t ला दुर्लक्षित करता येते आणि म्हणूनच आपण ते दुर्लक्षित करीत आहोत कारण तुम्ही अशा अंतरांबद्दल बोलत आहात जी τc पेक्षा खूप कमी आहेत c खूप मोठा आहे c 10 चा घातांक 8 ms इतका आहे तो खरतर 10 चा घातांक 8 ms च्या तिप्पट आहे म्हणून जोपर्यंत तुम्ही खूप लंब अंतरे किंवा खूप कमी कालावधी बद्दल बोलत नाही c τ खूप कमी आहे B l दुर्लक्षित करता येईल मी दुसऱ्या तऱ्हेने हाच युक्तिवाद मांडू शकतो दुसरी पद्दत म्हणजे आपण हा कप्यासीटर घेतला तिथे विद्युत्प्रवाह I t आत येत होता आणि तिथे हे चुंबकीय क्षेत्र निर्माण झाले होते म्हणून मूलतः माझ्याकडे हा Et होता त्याला आपण E0 t म्हणूया ज्यावरून B l t निर्माण झाले जे पुन्हा दुसऱ्या E l t ला निर्माण करते आणि हे सुरु राहते पुन्हा मी असा युक्तिवाद करू शकतो की B l t कारण माझ्याकडे डेल क्रॉस B बरोबर μ0ε0 dE dt आहे मी यातून असा युक्तिवाद करू शकतो की मला B l t l बरोबर 1c2 τ E0 t मिळेल त्यावरून B l t बरोबर 1c2 τE 0 t मिळेल आणि पुन्हा कर्ल E बरोबर -dvdt वापरून मला E l बरोबर 1τ c 2 E0t मिळेल म्हणून परत आपल्याला दिसेल की एक हा τc पेक्षा खूप खूप खूप कमी आहे मी इथे थांबू शकतो आणि काय परिणाम आहे ते पाहतो शेवटी lc τ खूप कमी असेल म्हणजे lτ ही काहीशी गती आहे भागिले c तर vc हे एक पेक्षा खूप खूप कमी आहे तरीदेखील मी यासारखे अप्रोक्झीमेशन वापरू शकतो उदाहरणार्थ ती v गतीने जाणाऱ्या प्रभाराची केस असू शकते तर त्यामध्ये मी l ला τ ने बदलेन जी ही गती आहे आता या दिस्प्लेसमेंट विद्युतप्रवाहाचे हे उदाहरण म्हणजे दुसऱ्या तऱ्हेचे प्रकटीकरण आहे जर एक प्रभारी कण तिथे आहे जो v गतीने फिरतो आहे तर माझ्याकडे हे समीकरण आहे कर्ल B बरोबर केवळ μ0J मुक्त विद्युत प्रवाह आणि जर मला स्तोकचा सिद्धांत Stokes' theorem जिथून हा प्रभार गेला त्या भागाभोवती घ्यायचा असेल तर प्रभारी कण प्रकट होतील तर मला B dl असे स्टोक च्या सिद्धांताने मिळेल जे आहे μ0I परंतु या क्षेत्रफळात विद्युत्प्रवाह 0 आहे कारण प्रभारी कण तेथे नाही तो कुठेतरी दुसरीकडे आहे आणि म्हणून यावरून या कर्ल साठी B 0 आहे परंतु खरे तर असे नाही ते दिस्प्लेसमेंट विद्युत प्रवाहामुळे आहे या प्रभारामुळे तिथे हे विद्युत क्षेत्र आहे आणि प्रभार फिरत आहे म्हणून विद्युत क्षेत्र वेळेनुसार बदलते आहे आणि चुंबकीय क्षेत्र निर्माण करते आहे हे उदाहरण मी सोडवायला देतो